तर पुढचे महत्वाचे मोड्यूल ज्या बद्दल आपण आता चर्चा करणार आहे ते म्हणजे प्रथम त्याची संकल्पना बघू आणि मग ज्याला परफेक्टली म्यॅच्ड लेयर्स त्यांची अंमलबजावणी तर याला प्रवृत्त करण्या साठी आपण प्रथम अबसॉरबिन्ग बाउंडरी कंडिशन्स अपयशी का होतात या पासून सुरु करू आणि मग उपाय ओके आपल्या कडे काही प्रेरणा आहे आणि मग आपण परफेक्टली म्यॅच्ड लेयर्स कडे येऊ मला एक गोष्टीचा उल्लेख करायचा आहे हे परफेक्टली म्यॅच्ड लेयर्स हे अलीकडचे सूत्रीकरण आहे ९० १९९० मध्ये त्याचे सूत्रीकरण करण्यात आले ते एफडीटीडी पुरते मर्यादित नाही अगदी एफइएम पण आपण पीएमएल ने तयार करू शकतो नई लोकांनी तसे केले आहे ओके तर मी तुम्हाला हे सांगत आहे कि आपण सैद्धांतिक विकासा पासून सुरुवात करू मग एफडीटीडी मध्ये अंमलबजावणी पण आपण एफइएम मध्ये पण अंमलबजावणी करू शकतो बरोबर तर अबसॉरबिन्ग बाउंडरी कंडिशन्स अपयशी का होतात या पासून सुरु करू बरोबर तर या चर्चेची सुरुवात आपण लॉसी माध्यमाच्या विचारा पासून सुरुवात करू ओके तर इथे आता वेगळे काय आहे तर ते आहे लॉसी माध्यम पूर्वी आपण जेव्हा अबसॉरबिन्ग बाउंडरी कंडिशन पाहिले तेव्हा आपण कशा पासून सुरुवात केली होती एक मितीय निर्वात पोकळी एक मितीय निर्वात पोकळी मध्ये आपण बाउंडरी कंडिशन लागू केली आणि आपल्याला आढळले कि बाउंडरी कंडिशन परिपूर्ण होती बरोबर त्यांनी आपल्याला कोणतेच रिफ्लेक्शन दिले नाही तर आपण आपली चर्चा एक मितीय पुरतीच मर्यादित ठेऊ पण आता ते लॉसी माध्यमा मध्ये बदलू हाच काय तो फक्त फरक आहे आणि आपल्याला असे आढळेल कि एबीसी त्याच्या शी व्यवहार करू शकत नाही ओके तर बघूया मग कसे ते तर लॉसी माध्यमाचे शून्येतर कंडक्टिव्हिटी हे एक वैशिष्ट्य आहे आणि आता आपण गोष्टी अगदी सोप्प्या ठेवण्या साठी आपण डिस्परसिंग माध्यमाचा सुद्धा विचार करणार नाही आपण फक्त साधे जे करत आहोत त्याचाच विचार करू तर हि एकल फ्रिक्वेन्सी ची गोष्ट आहे हे तुमचे मॅक्सवेल चे समीकरण आहे जे तुमच्या प्रत्येकाच्या ओळखीचे आहे तर इथे हा टि आहे पण हरकत नाही याच प्रमाणे सगळीकडे ओके तर हे समजले आहे मी सध्याच्या टर्म च्या जागी ओहम चा कायदा घेतला आणि मी च्या जागी घेतले तर हि सर्व समीकरणे टी वर अवलंबून असायला हवीत आणि मग आपण करणार आहे बरोबर तर ते आपल्याला हे देते जे आपण सर्वानी पदवी च्या विषयांमध्ये पाहिले आहे आणि मग इथून पुढची स्टँडर्ड प्रक्रिया म्हणजे इफ्फेक्टिव्ह परमिटिव्हिटी काढण्याचा प्रयत्न करणे तर मी काय करू मी या कंसातून आणि इथे आत जे काही शिल्लक राहिले आहे ते सगळे बाहेर काढतो तर हि टर्म कशा सारखी दिसते ती इफ्फेक्टिव्ह रिलेटिव्ह परमिटिव्हिटी सारखी दिसते तर मी त्याला म्हणेन जे अर्थातच कॉम्प्लेक्स आहे तर अगदी आपल्या मूळ मॅक्सवेल च्या समीकरण सारखेच आहे इथे समजा मी घालतो मला मिळते रिलेटिव्ह परमिटिव्हिटी ओके ठीक आहे मग मी काय करू तर एक मितीय अगदी सहजपणे मी दोन मॅक्सवेल ची समीकरणे घेईन दुसऱ्याचा कर्ल घेईन आणि एक तरंग समीकरण मिळवेन आणि मला जे तरंग समीकरण मिळेल ते इथे या प्रकारचे आहे फक्त इतकाच बदल होईल कि च्या ऐवजी मला मिळेल तिथे जी काही रिलेटिव्ह परमिटिव्हिटी होती ती इथे येते ओके तर या इथल्या टर्म ला मी म्हणेन आपण तरंग समीकरण बरेचदा मिळवले आहे त्यामुळे आपण ते इथे परत मिळवणार नाही आपण होमोजिनिअस लॉसी माध्यमाचा विचार करत आहे तर तुम्ही कल्पना करू शकता कि मी पाणी म्हंटले होते आणि त्या मध्ये मी फक्त एफडीटीडी करत आणि फक्त एक मितीय माध्यम आपण सध्या ऑब्जेक्ट चा सुद्धा विचार करत नाहीये तर आपल्या बघायचे आहे कि एबीसी चा लॉसी माध्यमा वर काय परिणाम होतो आपण पहिले होते कि लॉस मुक्त माध्यमात एबीसी परिपूर्ण होते एबीसी सोबत काहीच समस्या नाही ओके जेव्हा मी हे तरंग समीकरण सोडवतो तेव्हा हे उत्तर मिळते जे मला आधी सारखेच मिळते बरोबर इथे काहीच आश्चर्ये नाहीत हे काय आहे मी हे इथे आधीच सांगितले होते बरोबर आणि म्हणून इथून मलाहे या एक्स्प्रेशन चे वर्गमूळ मिळेल कॉम्प्लेक्स संख्येचे वर्गमूळ मला वर्गमूळ संख्याच देईल ओके तर मी हे असे लिहिणार आहे तर जी उत्तरे मी सांगितली ती धन आणि ऋण अशी दोन्ही असतील बरोबर तर हे मला एक फॉरवर्ड आणि एक बॅकवॉर्ड तरंग देणार आहे बरोबर तर फॉरवर्ड तरंग कसा दिसतो समान च गोष्ट बरोबर तर मला मिळेल विद्यार्थी ऋण आता आपण त्याला रिअल आणि इमॅजिनरी भागात विस्तृत करू तर मी करणार आहे आणि पुढे काय होईल ऋण गुणिले हा तर याचे काय होईल ते धन असेल कि ऋण तर x j मला १ देईल का विद्यार्थी धन १ तर आपण हे परत एकदा तपासू कि आपल्याला हेच मिळणार आहे का हा तर मी काय करणार आहे तर मी हे धन लिहिणार आहे धन कि ऋण लिहायचे हे माझ्या हातात आहे आणि हे चिन्ह ki मध्ये शोषले जाईल ओके तर मी हे असे लिहिले तर इथे या चिन्हाचे काय होईल मी ते का करायचं बरोबर तरंग लॉसी माध्यमातुन प्रवास करत आहे त्यामुळे तिचा क्षय व्हायला हवा तिचे अँप्लिटयूड वाढायला नको बरोबर ओके ते योग्य होते बरोबर विद्यार्थी हो बरोबर कारण नाही कसे j विद्यार्थी कारण ऋण किंवा x च्या चिन्ह सोबत सुद्धा तिथे ऋण आहे विद्यार्थी हो बरोबर ते धन आणि ऋण चिन्ह बनले बरोबर तर खूप जास्त ऋण चिन्हे तर तरंग जसा प्रवास करेल तसा त्याचा क्षय होत जाईल आणि बॅकवर्ड तरंग या तरंगाचा क्षय होतोय का त्याचा बराच क्षय झाला होता त्याचा क्षय होतोय बरोबर हा तरंग कोणत्या दिशेने प्रवास करत आहे हा ऋण एक्स दिशेने प्रवास करत आहे तर इथे एक्स कमी होत आहे बरोबर तर हा तरंग पण कमी होतो जसजसा तो प्रवास करतो तर हे योग्य आहे नेहमी तपासून बघा कि इथे तुम्हाला भौतिक दृष्ट्या अर्थपूर्ण उत्तर मिळेल एक गोष्ट मला पटकन लक्षात आणून द्यायची आहे आणि ती म्हणजे हा k प्राईम जो मी असा लिहिला आहे आणि दोन्ही धन संख्या असतील ओके जर मी वेळे साठी विरुद्ध चिन्ह पद्धतीचा वापर केला असता जर माझ्या कडे असते तर काय होईल आपल्याल इथे धन चिन्ह मिळेल कारण वेळेची चिन्ह पद्धती या समस्येचे भौतिक शास्त्र बदलत नाही पण तरंगांचा क्षय होईल ओके तर काही ठिकाणी जसे मी म्हणालो तसे पद्धत असेल त्या केस मध्ये इफ्फेक्टिव्ह परमिटिव्हिटी चा इमॅजिनरी भाग धन असेल ओके तर आता आपण काय करू आपल्या कडे एक परिस्थिती आहे हि आपण माझी बाउंडरी आहे असा विचार करत आहे आणि माझ्या कडे एक तरंग आहे जो इथे पडला आहे आणि आपण विचारतोय कि तिथे रिफ्लेक्शन आहे का माध्यम जेव्हा लॉसलेस होते तेव्हा आपण पहिले कि आर 0 आपण ते आधीच पहिले आहे पण आता काय होतेय इथे माझ्या कडे एकूण फील्ड काय आहे स्लाईड वेळ १००२ पहा चला इथे येऊ या तर हि माझी पार्श्वभूमी आहे तर एकूण फील्ड हे इंसिडेन्ट अधिक रिफ्लेक्टड असे होणार आहे बरोबर आतापर्यंत आपण एफडीटीडी च्या अंमलबजावणी मध्ये जात नाहीये फक्त एकूण फील्ड हे इंसिडेन्ट अधिक रिफ्लेक्टड आणि माझी बाउंडरी कंडिशन काय होती जी मी लागू करणार होतो ddx ती उजव्या हाताच्या बाउंडरी साठी अधिक कि वजा होती हे आपण लागू करणार आहे ओके तरबरोबरहे इंसिडेन्ट तरंग पुढच्या दिशेने प्रवास करत आहेत रिफ्लेक्टड हे मागे प्रवास करणारे तरंग आहे ओके तर मी असे लिहणार आहे आणि मी काय लिहितो तर बॅकवर्ड तरंग हा आर रिफ्लेक्शन कॉइफिसिएंट असा लिहितो आता मी हे दोन्ही एकत्र करणार आहे आणि हि बाउंडरी कंडिशन लागू करेन ओके तर पहिला डेरीवेटीव्ह जो होईल तो पहिल्यांदा स्पेस च्या संदर्भात असेल वनडी बाय dx तर मला जी पहिली टर्म मिळेल ती a बरोबर आणि मग मला is मिळते आता इंसिडेन्ट फील्ड अधिक आर इतके वेळा घालू मला काय मिळेल हा भागाची काळजी घेईल मग येते १ बाय सी इथला टाइम चा भाग कोणता बरोबर 0 हे एबीसी लागू केल्या मुळे फक्त एबीसी लागू केल्या मुळे ओके तर या सगळ्या वरून आपण काय करू शकतो तर सगळे आर एका बाजूला गोळा करू आणि एक्स्प्रेशन लिहू तर मला जे मिळेल ते हा रिफ्लेक्शन कॉइफिसिएंट आहे तर तो तुम्हाला काय सांगतो आपल्या एबीसी मध्ये आपल्या हातात बाउंडरी कंडिशन लागू करण्या साठी कोणती एक कळ आहे जसे कि एक मितीय एबीसी किंवा द्वि मितीय एबीसी मध्ये आपण १ सी वर हा घटक लावत होतो तर काही अर्थाने आपण त्या सी संख्ये भोवती खेळू शकतो बरोबर आपण कॉस थिटा ϴ ने गुणू शकतो जे काही असेल पण आता जेव्हा तुम्ही या एक्स्प्रेशन कडे बघता तेव्हा इथे काय होते पहिल्यांदा जेव्हा आहे तिथे बघा तर लॉसलेस् आता काय होईल मी R0 करू शकतो का हो कसे बरोबर म्हणून मी cwk घातले तर मी पूर्ण केले मला 0 रिफ्लेक्शन कॉइफिसिएंट मिळतील परंतु जर माझ्याकडे एखादी लॉसी असेल म्हणजेच K1 बरोबर 0 नाही तर आशा नाही मी हे एक्स्प्रेशन 0 करू शकत नाही मी हे एक्स्प्रेशन 0 कसे करू शकतो तिथे नेहमीच एक काल्पनिक भाग १ असतो खरा भाग 0 असू शकतो परंतु रिफ्लेक्शन कॉइफिसिएंट नेहमीच असतो विद्यार्थीः संदर्भः वेळः १४३१ सोबत राहा विद्यार्थीः ओमेगा भागिले सी बरोबर केआर वजा जेकेआय घेऊ शकणाऱ्यासह असले पाहिजे ओमेगा भागिले सी वास्तविक संख्या नाही ओमेगा भागिले सी बरोबर केआर वजा जेकेआय बरोबर कशी असू शकते हो तर वास्तविक संख्या कॉम्प्लेक्स संख्ये इतकी कशी असू शकते ते योग्य असू शकत नाही तर सी चे कोणतेही मूल्य नाही जे मी यासह खेळू शकेन हे एक्स्प्रेशन 0 करू शकेन तर R0 शक्य नाही तर असा निष्कर्ष काढला आहे की एक मितीय मध्ये लॉसी माध्यम असल्यास एबीसी अयशस्वी होईल तर या परिस्थितीचा व्यावहारिक मार्ग कोणता आहे समजा जर आपण त्यासह जगायचे असेल तर आपल्याकडे एक लॉसी माध्यम आहे आणि आपण एबीसी लादू इच्छित आहात की आजूबाजूचा मार्ग काय होता तर लक्ष द्या या कोणत्या प्रकारच्या तरंगलहरी आहेत क्षय होत जाणाऱ्या भागासह असणाऱ्या तरंगांना आपण काय म्हणतो विद्यार्थीः इव्हॅन्सेंट तरंग होय बरोबर पुन्हा म्हणा की इव्हॅन्सेंट तरंग योग्य तर हे इव्हॅन्सेंट तरंग आहेत तर बाउंडरी कंडिशन्स परिपूर्ण नसतानाही आपण वापरु शकणार्या इव्हॅन्सेंट तरंगांचा एक गुणधर्म म्हणजे ते जागेनुसार क्षय करतात तर आपल्याला अबसॉरबिन्ग बाउंडरी कंडिशन्स ऑब्जेक्ट्स पासून आणखी दूर ठेवावे लागेल तर हे जरी अपूर्ण असले तरी तरंग त्याच्यावर आदळेल परंतु तरीही ती क्षय होईल

तर आजूबाजूचे काम हे ऑब्जेक्ट आणि बाउंडरी च्या दरम्यानचे मोठे अंतर आहे कारण मी जरमी एक मितीय पासून विचलित झालो त्या क्षणी रिफ्लेक्शन लॉस मिळणार आहे म्हणजे आधी पाहिलेले रिफ्लेक्शन कॉइफिसिएंट शून्येतर रिफ्लेक्शन बरोबर तर थोडक्यात दोन कारणे आहेत जी आम्ही म्हणतो की एबीसी अपयशी ठरते पहिली गोष्ट म्हणजे नॉन नॉर्मल इंसिडेन्स जे शून्येतर रिफ्लेक्शन कॉइफिसिएंट देतात आपण हे आधीच पाहिले आहे आणि दुसरे लॉसी माध्यम आहेत तर हे आम्हाला आणखी एक उपाय शोधायला प्रवृत्त करते असे शोधण्यासाठी की माझ्या शोधायला प्रवृत्त करते कॉम्पुटेशनल डोमेनचा आकार खूप वाढवत नाही आणि मला चांगली अचूकता देते तर हा भाग स्पष्ट कॉम्पुटेशनल झाला आहे